नमस्ते आपल्या पहिल्या सत्रा मध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण अकाउंटिंग म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर विविध आर्थिक प्रपत्राची चर्चा सुरू केली होती दुसऱ्या सत्रा मध्ये व्यवसाय चक्र म्हणजे काय आणि त्यापासून बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशी प्रपत्रे कश्या प्रकारे तयार होतात याची चर्चा केली तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात आपण बॅलन्स शीट म्हणजे काय हे पाहिले आणि त्या मधील वेगवेगळ्या नोंदींची चर्चा केली आज आपण बॅलन्सशीट बद्दल चर्चा सुरू ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेत पुढे जाणार आहोत आपण थोडक्यात बॅलेन्सशीटचे पुनरावलोकन करू तुम्हा सर्वांना बॅलन्सशीटचे छोटे प्रारूप माहीतच आहे त्यामध्ये 6 नोंदींचा समावेश होतो मग मी आता पुढे जाईल आपण त्या सर्वांची विस्तृतपणे चर्चा करू कंपनी कायद्याच्या अनुसूचित तीन नुसार आपण सर्वांनी बॅलेन्सशीटचा विस्तृत असे प्रारूप पाहिले आहे बॅलन्सशीट मध्ये भाग भांडवल आहे उत्तरदायित्व आहे भागधारकांचा निधी आहे अतिरिक्त आणि राखीव निधी आहे मी अशा करतो की तुम्हा सर्वांना याचा अर्थ माहीत आहे आणि जर खरेच तुम्हाला तो माहित नसेल तर कृपया शांत बसू नका आपल्या डिस्कशन फोरमवर म्हणजे चर्चे करिता असणाऱ्या व्यवस्थेवर तुमचे प्रश्न विचारा बॅलन्स शीट मध्ये भाग अधिपत्राच्या अनुषंगाने घेतलेला निधी देखील असतो त्यानंतर आपण आपली चर्चा भाग आवेदन कारिताचा प्रलंबित निधी तसेच स्थिर उत्तरदायीत्व आणि चालू उत्तरदायित्व यांच्याकडे नेली होती त्यानंतर स्थिर मालमत्ता आणि त्यानंतर चालू मालमत्ता अशा दोन प्रकारच्या मालमत्ता बाबत आपण चर्चा चालू केली जर तुम्ही बॅलन्सशीटच्या प्रारुपाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल बॅलन्सशीट मध्ये दीर्घकालीन अस्तित्वात असणाऱ्या नोंदी पहिल्यांदा आल्या आहेत उदाहरणार्थ भांडवल हे दीर्घकाळ आणि कायम बदलत जाणारी नोंद पहिल्यांदा आलेली आहे त्यानंतर दीर्घकालीन उत्तरदायित्व त्यानंतर चालू उत्तरदायित्व मालमत्तेमध्ये पहिल्यांदा स्थिर मालमत्ता ज्या व्यवसायात आपल्याबरोबर एक वर्षाहून अधिक काळ असतात त्यामध्ये देखील मूलभूत अश्या मालमत्ता ज्या अधिक काळ कंपनीसोबत राहतात त्यामुळे अगोदर मूलभूत मालमत्ता त्यानंतर स्थिर मालमत्ता आणि त्यानंतर आपण चालू मालमत्तेची नोंद करतो तर तुम्ही बॅलेन्सशीटच्या प्रारूपातील घटक पहा ज्यांची आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचे तीन घटक आहेत पहिला घटक म्हणजे मालमत्ता पुढील घटक म्हणजे उत्तरदायित्व म्हणजेच व्यवसायाबाहेरील उत्तरदाययित्व त्यानंतर मालकचा निधी मागील सत्रामध्ये आपण मालमत्तेबाबत आपली चर्चा सुरू केली होती आपण त्या चर्चेपासून सुरुवात करू मालमत्तेमध्ये आपण महत्त्वाच्या मालमत्तेचे उदाहरण पाहिले आहे यामध्ये आपण जमीन इमारत स्वामित्वाचा अधिकार गुंतवणूक रोख रक्कम इत्यादी बाबत चर्चा केली मालमत्ता म्हणजे कंपनीच्या मालकीची अशी काही वस्तू ज्याचे काहीतरी आर्थिक मूल्य आहे मालमत्तेबाबत असे व्याख्या म्हणून सांगता येईल दुसरी अट ही खूप महत्त्वाची आहे मालमत्तेची मालकी आणि नियंत्रण हे कंपनीकडेच असावे या अगोदरच्या सत्रात आपण हेही पाहिले आहे की व्यवसायचक्र चालविण्याकरिता तुम्हाला मानवी संसाधन लागते तुमच्या व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन करण्याकरिता तुम्हाला लोकांची गरज असते कोणत्याही व्यवसायाकरिता काम करणारे लोक अमूल्य मालमत्तेसारखेच असतात त्यांचे कौशल्य महत्त्वाचे आहे ते कामा दरम्यान कसे वागतात हे महत्त्वाचे आहे परंतु हे मानवी संसाधन आपण बॅलंसशीट मध्ये दाखवू शकत नाही कारण ते कंपनीच्या मालकीचे नसते त्यामुळे मालमत्तेमध्ये केवळ व्यवसायाच्या मालकीच्या वस्तू असणे आणि त्यांना भविष्यकाळात आर्थिक मूल्य असणे हे अत्यंत गरजेचे असते साधारणपणे मालमत्ता कंपनीला विनामूल्य उपलब्ध होत नसतात त्यांचे काहीतरी मूल्य असते आणि आपण असे गृहीत करतो की त्यांचे मूल्य मोजता येईल त्यांच्या मूल्याचे अगदी अचूक मोजमाप करणे जरी शक्य नसेल तरी त्याचा किमान अंदाज तरी लावता येणे गरजेचे आहे आता आपण मालमत्तेच्या प्रकाराकडे येऊ आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मालमत्तेचे दोन प्रकार आहेत एक स्थिर मालमत्ता आणि दुसरी चालू मालमत्ता स्थिर मालमत्ता म्हणजे ज्याचे व्यवसायातील अस्तित्व एक वर्षाहून अधिक काळ असेल याचे प्रमुख उदाहरण म्हणजे जमीन इमारत इत्यादी स्थिर मालमत्ता म्हणजे काय हे तुम्हाला आठवते का कारण जेव्हा आपण पैशाचा चक्राची चर्चा सुरू केली आपण स्थिर मालमत्तेबाबत चर्चा केली होती ती मालमत्ता कोणती होती हे तुम्हाला आठवते का मला वाटते तुमच्यापैकी अनेकजण बरोबर आहात या एक प्रकारे व्यवसायाचे मूलभूत संसाधन असतात ज्यांच्या आधारे कंपन्या आपला व्यवसाय करत असतात व्यवसायात ज्या काही प्रक्रिया चालू असतात त्यामध्ये स्थिर मालमत्ता स्वतः रूपांतरित होत नाहीत परंतु संप्रेरक म्हणून काम करतात आणि त्या सर्व प्रक्रियेत व्यवसायाला आधार देतात आता स्थिर मालमत्तेचे कोणते प्रकार आहेत स्थिर मालमत्तेचे दोन प्रकार आहेत एक आहे मूर्त मालमत्ता आणि दुसरी अमूर्त मालमत्ता मूर्त म्हणजे असे काहीतरी ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता जे तुम्ही अनुभवू शकता ज्याचे भौतिक अस्तित्व आहे त्याला मूर्त मालमत्ता असे म्हणतात मला वाटते याचे उदाहरण फार सोपे आहे प्रत्येकाला मूर्त मालमत्तेचे उदाहरण माहित आहे आपल्याकडे जमीनयंत्रसामुग्रीफर्निचर वाहने मोठ्या प्रमाणावर सांगायचे तर कम्प्युटरकॅमेरा मोबाईल फोन हे सांगता येतील ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता अनुभवू शकता त्याला मूर्त स्थिर मालमत्ता असे म्हणतात दुसरा प्रकार हा अमूर्त मालमत्तेचा आहे हे असे काहितरी आहे ज्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही किंवा अनुभवू शकत नाही पण त्याचे आर्थिक मूल्य असते आणि दीर्घकाळ कंपनीसोबत राहतात तर अमूर्त मालमत्तेचे कोणती उदाहरण आहेत तुम्ही अशा उदाहरणाचा विचार करू शकता का तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी मी असे उदाहरण घेतले होते आपण हे पाहिले होते की आपल्याकडे कम्प्युटर्स आहेत ती स्थिर मालमत्ता आहे का याचे उत्तर हो असे आहे कम्प्यूटर मध्ये दोन गोष्टी असतात एक असते हार्डवेअर मग तो माऊस असेलकीबोर्ड असेल किंवा इतर भाग असतील आता ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता जे काही तुम्ही पाहू शकता ते सर्व झाले मूर्त भाग तिथे एक अमूर्त भाग देखील असतो ज्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो आणि तो कंप्यूटर मधील लोड केलेला असतो तुमच्यापैकी बरेच लोक मोबाईल फोन वापरतात मला वाटते की आपल्यापैकी बरेच जण दिवसभर कायम मोबाईल फोनवर असता तुम्ही तुमचा मोबाईल पाहू शकता पण त्या मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे अँप असतात त्यामध्ये इतर बऱ्याच गोष्टी लोड केलेल्या असतात त्यांचे भौतिक अस्तित्व नसते पण त्या खूप वेळा तुमच्या कामाचा असतात या सर्व गोष्टी अमूर्त मालमत्तेचे उदाहरण आहेत तुम्हाला अमूर्त मालमत्तेचे इतर काही उदाहरण उदाहरणे आठवतात का असे समजू की तुम्ही काहीतरी शास्त्रीय संशोधन करत आहात आणि तुम्हाला एक नवीन सूत्र सापडले किंवा तुम्ही एखादी नवीन वस्तू विकसित केली अशावेळी तुम्ही त्याच्या स्वामित्वच्या हक्काकरिता आवेदन करता आणि जर ते स्वामित्व हक्क तुम्हाला मिळाले तर त्याचे खूप महत्वपूर्ण आर्थिक मूल्य असते असे स्वामित्व हक्क हे अमूर्त मालमत्तेचे उदाहरण आहे तुमच्या पैकी चांगले कलाकार किंवा ज्यांचा दृष्टिकोन हा सृजनशील आहे तर तुम्ही काढलेल्या एखाद्या नवीन चित्राचे किंवा तुम्ही शोधलेल्या एखाद्या नवीन डिझाईन करता देखील स्वामित्वाची नोंदणी होऊ शकते त्याच्या पुनर्मुद्रण करण्याचे हक्काबाबत देखील अशी नोंदणी होऊ शकते पुनर्मुद्रण करण्याचे हक्क किंवा व्यवसाय चिन्ह हे सर्व अमूर्त मालमत्तेची उदाहरण आहेत तुम्ही ही उदाहरणे पाहिली आहेत का अमूर्त मालमत्ता म्हणून आपण स्वामित्वाचे हक्कव्यवसाय चिन्ह गुडविल हि उदाहरणे लक्षात घेऊ शकतो आता गुडविल काय आहे याच्या नावातच आपल्याला अंदाज येतो व्यवसायाचे असलेले चांगले नाव असे समजू की तुम्ही तुमचे दुकान मागील अनेक वर्षापासून 23510 वर्षापासून चालवीत आहात त्या भागातील तसेच दूरच्या भागातील लोक देखील तुमच्या दुकानाला ओळखतात इतर दुकानाएवजी तुमच्या दुकानाला प्राथमिकता देतात कारण त्यामध्ये विश्वास हा एक घटक आहे याला च गुडविल असे म्हणतात अनेक प्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे महत्त्वाचे ब्रँड आहेत त्यांना अत्यंत मौल्यवान समजले जाते ब्रँड हाच मौल्यवान आहे तुम्हाला काही ब्रांडची नावे सांगता येईल का मला वाटते की प्रत्येकाने संपूर्ण भारतभर अत्यंत सन्मानित असलेला टाटा ब्रँड चा विचार केला असेल टाटा ब्रँड खाली अनेक कंपन्या आहेत जसे की टीसीएस किंवा टाटा मोटर्स किंवा टाटा स्टील पण ब्रँड नेम टाटा आहे म्हणून टाटा या नावाची खूप गुडविल आहे त्याचप्रमाणे सध्या तुम्ही जिओ हा ब्रँड ओळखता जिओ हे ब्रँड नेम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आहे मला इथे खूप साऱ्या कंपन्यांची जाहिरात करायची नाही मी फक्त तुम्हाला उदाहरण देत होतो तुलनेने नवे पण आता ज्याचे नाव खूप मोठे झाले ते म्हणजे पतंजली हे केवळ योगासना मध्येच नाही तर आयुर्वेदामध्ये ही पतंजली या ब्रँडचे नाव खूप मोठे आहे तसेच अनेक प्रकारचे अंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत या सर्वांच्या मागे त्या कंपनीचे गुडविल असते पुनरमुद्रांकनाचे अधिकार देखील अमूर्त मालमत्ता असतात कधीकधी कंपनीकडे पुनर्मुद्रणाचे हक्क नसतील तरीदेखील कंपनीचे गुडविल मात्र असते अमूर्त मालमत्तेचे मूल्यांकन थोडी अवघड प्रक्रिया आहे त्या तुलनेत मूर्त मालमत्तेचे मूल्यांकन सोपे असते आपण त्याची चर्चा पुन्हा करू पणसध्या तुम्ही स्क्रीनवर मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही स्थिर मालमत्तेची अनेक उदाहरणे पाहत आहात आता यापुढील मालमत्ता म्हणजे चालू मालमत्ता आता चालू मालमत्तेची व्याख्या काय आहे मला वाटते की तुम्ही ते अगोदर पाहिलेले आहे व्यवसायात आपण पैशाचे चक्र पाहतो किंवा अनके प्रक्रियांचे चक्र पाहतो आणि या प्रक्रियाच्या चक्रामध्ये किंवा पैशाच्या चक्रामध्ये किंवा आपण म्हणून मूल्यवर्धन चक्रामध्ये अनेक प्रकारच्या मालमत्ता कायम रुपांतरित होत असतात विशेष करून अशा मालमत्तांना चालू मालमत्ता असे म्हणतात साधारणपणे या मालमत्ता आपल्या सोबत दीर्घ काळ राहत नाहीत तुलनेने व्यवसायात अशा मालमत्ता अल्पावधी करता असतात जसे की पंधरा दिवस एक महिना दोन महिने तीन महिने इत्यादी या मालमत्तांना चालू मालमत्ता म्हणून ओळखतात आता चालू मालमत्ता दोन प्रकारात विभागता येतात पहिली आहे मौद्रिक मालमत्ता आणि दुसरी आहे अमौद्रिक मालमत्ता आता तुम्ही कोणी मौद्रिक चालू मालमत्ता किंवा अमौद्रिक चालू मालमत्ता यांचे उदाहरण देऊ शकता का तुमच्यापैकी कोणीही विचार करू शकतो का असे काहीतरी जे पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येते ते मौद्रिक मला असे वाटते की तुम्ही सर्वजण तसाच विचार करू शकाल परंतु प्रत्यक्षात मात्र आर्थिक विवरण पत्रांमधील प्रत्येक नोंद ही पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलेली असते मग आपण प्रत्येक गोष्टीला मौद्रिक मालमत्ता असे म्हणू शकतो का तर मग अमौद्रिक म्हणजे काय असेल बर मी तुमच्या प्रश्नाला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो पहा बँकां व धनको या मौद्रिक मालमत्ता आहेत तुम्हाला बँकेकडून काहीतरी रक्कम मिळणार आहे किंवा तुमच्या ग्राहकांकडून किंवा धनको कडून तुम्हाला काहीतरी पैसे येणार आहेत याचे प्रतिनिधित्व मौद्रिक मालमत्ता करत असतात त्यांचे मूल्य बदलत नाही म्हणून त्यांना मौद्रिक चालू मालमत्ता म्हणतात तर मग अमौद्रिक चालू मालमत्ता काय आहेत तुम्ही एखाद्या उदाहरणाचा विचार करू शकता का अमौद्रिक चालू मालमत्ता म्हणजे तुमच्याकडे असलेल्या अनेक प्रकारचे साठे आणि शिल्लक वस्तू होय जेव्हा तुम्ही कच्चा माल खत खरेदी करता तो निश्चित असतो तुमच्या कडील कच्चा मालाचा साठा तुम्ही पक्या वस्तूमध्ये रूपांतरित कराल आता तो साठा पक्क्या वस्तूचा झाला काही कंपन्या केवळ पक्क्या वस्तूचा व्यवहार करतात त्या कंपन्या पक्क्या वस्तू खरेदी करतात आणि त्याच वस्तूची विक्री करतात अशा वेळेस त्यांच्या हातात असलेल्या विक्री योग्य पक्क्या वस्तू या अमौद्रिक चालू मालमत्ता आहेत जसे की मी आत्ता सांगत होतो प्रत्येक अमौद्रिक मालमत्तेस आर्थिक मूल्य असते मग त्यांना अमौद्रिक मालमत्ता असे का म्हणतात याचे कारण म्हणजे बाजारातील बदलत्या किमतीनुसार त्यांचे मूल्य बदलत राहते उदाहरण म्हणून आपल्याकडे असलेल्या पक्क्या वस्तूंचे मूल्य वरखाली होऊ शकते कधीकधी आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वर खाली होते अशा मालमत्तेस अमौद्रिक मालमत्ता म्हणतात आता आपण उत्तरदायित्व यापुढील भागाकडे जाऊ आता उत्तरदायित्व म्हणजे काय मला वाटते की तुम्ही हे स्क्रीन वर पाहू शकता उत्तरदायित्व म्हणजे व्यवसायातील भूतकालीन घटनांमुळे व्यवसायाची असलेली वर्तमान काळातील देयता असे समजू की भूतकाळात तुम्ही कोणाकडून तरी कच्चा माल खरेदी केला आहे तुम्ही कच्चा माल खरेदी केला णि त्याचे पैसे रोखीने दिले तर मग ते उत्तरदायीत्व राहत नाही परंतु जर तुम्ही कच्चामाल खरेदी केला आणि अद्याप त्याचे पैसे देणे बाकी आहे असे म्हणून की की तुम्ही महिन्या अखेरीस त्याचे पैसे द्या परंतु आज तुम्ही ते पैसे दिले नाहीत तर मग ते तुमच्या खात्यावर उत्तरदायित्व म्हणून दिसेल मी ज्या उत्तरदायित्वाचे उदाहरण आपल्याला देत आहे ते उत्तरदायित्व कोणत्या प्रकारचे आहे मी कच्चामाल खरेदी केलेला आहे आहे परंतु अद्याप त्याचे पैसे दिलेले नाहीत मी एका महिन्यात ते पैसे देणार आहे हे कोणत्या स्वरूपाचे उत्तरदायित्व आहे मला वाटते बहुतेक तुम्ही सर्वजण योग्य अंदाज लावत आहात हे चालू मालमत्तेचे उदाहरण आहे कारण ते एका महिन्यात पूर्ण होईल तसेही आपण उत्तरदायित्वाचे प्रकार परत पाहणार आहोत ते सध्या अस्तित्वात असलेले उत्तरदायित्व आहे बॅलन्स शीट मध्ये आजच्या तारखेत त्याचा काहीतरी पुरावा असावा काहीतरी अंदाजित रक्कम ही व्यवसाय बाहेर जाताना दिसावी त्याचे मूल्यांकनही होऊ शकते अशाप्रकारे समजा जर तुम्ही एक लाख रुपयाचा कच्चा माल खरेदी केला तर एक महिन्यानंतर तुम्ही एक लाख रुपये द्याल तर तुम्हाला माहित आहे एक लाख रुपये अपेक्षेनुसार व्यवसाय बाहेर जातील म्हणून याला उत्तरदायित्व म्हणतात कधी कधी तुम्हाला नेमकी किंमत माहीत नसते अशा वेळेस तुम्ही त्या किमतीचा अंदाज करू शकता याला ही उत्तरदायित्व म्हणतात मी तुम्हाला देत असलेल्या उदाहरणा व्यतिरिक्त तुम्ही उत्तरदायित्वाची चे एखाद्या उदाहरणाचा विचार करू शकता का मला वाटते बहुतेक जण बरोबर अंदाज करत आहेत समजा मी बँकेकडून कर्ज घेतले तर मला त्याची परतफेड करावी लागेल म्हणून बँकेचे कर्ज हे उत्तरदायित्वाची उदाहरण आहे उत्तरदायित्वाचे कोणते प्रकार आहेत आजकाल हे समजणे खूप सोपे आहे तुम्हाला लक्षात येईल एक प्रकार चालू उत्तरदायित्व तर दुसरा स्थिर उत्तरदायित्व स्थिर उत्तरदायित्व म्हणजे एका वर्षानंतर पूर्ण केले जाते ज्याचे अस्तित्व एक वर्षाहून जास्त असते अश्या स्थिर उत्तरदायित्वाच्या उदाहरणाचा विचार करू शकता का बँकेचे कर्ज हे आपण चर्चा केलेले एक उदाहरण आहे कारण बहुतेक करून बँकेचे कर्ज एक वर्षापेक्षा अधिक काळा करिता घेतले जाते इतर कोणते उत्तरदायित्वासचे उदाहरण आहे का अशाप्रकारे दीर्घकालीन किंवा स्थिर उत्तरदायित्व असतात त्यांची परतफेड देता ही एका वर्षा नंतर असते साधारणपणे उत्तरदायित्वे व्यवसायाने उभ्या केलेल्या निधीचे प्रतिनिधित्व करतात एका वर्षापेक्षा अधिक कधी करता घेतलेले बँकेचे कर्ज हे याचे पहिले उदाहरण आहे मग ते NBFC कडून घेतलेले कर्ज असेल तुम्हाला माहित आहे का NBFC काय आहे त्याचे विस्तारित रूप म्हणजे नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज गैरबँकीय वित्तीय संस्था म्हणून बँक सोडून इतर वित्तीय संस्था तुम्हाला अनेक प्रकारचे कर्ज देतात जे आपल्याकरिता स्थिर उत्तरदायित्व असते कर्ज रोखे हे आणखी एक उत्तरदायित्व आहे कर्ज रोखे म्हणजे काय कर्ज रोखे हे एक प्रकारचे कर्ज आहे बऱ्याच कंपन्या कर्जरोख्यांचा स्वरूपात पुढे येतात व गुंतवणूकदाराला कळवितात की ते कर्जरोखे प्रसिद्ध करतील गुंतवणूकदार त्यांना पैसे देतात आणि कंपन्यां त्यांना कर्जरोख्याचे प्रमाणपत्र देतात आर्थिक बाजारपेठेत अशा प्रकारच्या कर्जाचा व्यवहार होत असतो बॅलन्सशीटचा विचार करता हे दीर्घकालीन कर्ज आहे प्रलंबित कर देयता हे आणखीन एक प्रकारचे उत्तरदायित्व असू शकते बॅलेन्सशीटच्या प्रारूपाची चर्चा करताना आपण याबाबत थोडीशी चर्चा केलेली आहे साधारणपणे कर देयता ही एक वर्षा करताची असते परंतु काही विशेष परिस्थिती मध्ये अथवा कायद्या तील विशेष तरतुदीमुळे तो कर आपण एक वर्षानंतरही भरू शकतो त्याला प्रलंबित कर देयता असे म्हणतात आता चालू मालमत्तेचे दुसरे उदाहरण मला वाटते तुम्हा सर्वांना ते माहित आहे पण इकडे पहा चालू उत्तरदायित्व ही एका वर्षात दिली जाणारी देयता आहे साधारणपणे व्यवसायातील दैनंदिन व्यवहारामुळे किंवा पैशाच्या व्यवसायाच्या चक्रामुळे या देयता निर्माण होतात असे आपण पाहिले तुम्हाला याची अनेक उदाहरणे माहित आहेत एक म्हणजे ऋणको ज्याला आपण खात्यावरील देयता असे म्हणतो त्यानंतर थकित खर्च आता थकीत खर्च म्हणजे काय उदाहरणार्थ तुमच्याकडे 100 कर्मचारी आहेत आणि त्यांची पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 किंवा 31 तारखेस द्यावयाची आहे पण तुम्ही ती पगार दिली नाही म्हणजे एप्रिलची पगार तुम्हाला 30 एप्रिल रोजी द्यावी लागते पण तुम्ही ती १० मे रोजी दिली अशावेळी जर तुम्ही रोजची बॅलेन्सशीट बनवत असाल तर ३० एप्रिल पासून ९ मे पर्यंत ची थकीत पगाराची रक्कम तुम्हाला थकित उत्तरदायित्व म्हणून दाखवावी लागेल अशाच प्रकारे अद्याप द्यावयाच्या खर्चाची रक्कम देखील थकित उत्तरदायित्व म्हणून लक्षात घेतली जाईल यानंतर अजून एक उदाहरण म्हणजे द्यावयाचे व्याज याचा काय अर्थ आहे समजा की तुम्ही बँकेकडून प्रतिवर्षी 10 टक्के यानुसार एक लाख रुपये कर्ज घेतलेले आहे तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी दहा हजार रुपये द्यावे लागतील आणि जर वर्षाच्या शेवटी तुम्ही ते दहा हजार दिले नाहीत तर ते देखील थकित उत्तरदायित्व समजले जाते आपण याची चर्चा अगोदरच केलेली आहे समजू की तीन महिने संपले आहेत आणि तुम्ही त्या तीन महिन्याची बॅलन्सशीट बनवत आहात तुम्हाला वर्षाच्या शेवटी दहा हजार रुपये व्याज द्यायचे आहे याचा अर्थ तीन महिन्याच्या शेवटी तुम्हाला दहा हजार चा पाव हिस्सा म्हणजे 2500 रुपये द्यावयाचे आहेत ती रक्कम तुम्ही आत्ताच देत नाहीत वर्षाच्या शेवटी द्याल पण तीन महिन्यानंतर तुमची व्याजाची देयता निर्माण झाली याला तुम्ही व्याजची देयता असे म्हणता परंतु ती अद्याप द्यायची नाही मग ती देयता कधी निर्माण होईल एक वर्षानंतर परंतु कारण की तीन महिन्यामध्ये तुम्ही तो निधी वापरला आहे तुम्हाला 2500 रुपयांची व्याज देयता दाखवावी लागेल हे चालू उत्तरदायित्वाची आणखीन एक उदाहरण पुढील उदाहरण हे कराच्या तरतुदी बाबत आहे याचा अर्थ काय आपण चर्चा करत होतो की जो काही नफा आपण कमवू त्यावर आपल्याला आयकर दयावा लागेल त्याचे मोजमाप आपल्याकडून केले जाते परंतु अंतिम रक्कम ही आयकर खात्यामार्फत निश्चित केली जाते जोपर्यंत द्याव्या लागणाऱ्या आयकराची रक्कम आयकर खात्यामार्फत निश्चित होत नाही तोपर्यंत आपण ती रकम आपल्या अंदाजानुसार दाखवतो आपण नफ्याचे मोजमाप करतो व त्यानुसार आपले करदायित्व ठरवतो जोपर्यंत आपण तो टॅक्स देत नाही तोपर्यंत त्यासंबंधीची तरतूद ही चालू उत्तरदायित्वाचा अंतर्गत दाखविली जाते पुढील उदाहरण हे बँक ओवरड्राफ्टचे आहे आता बँक ओवरड्राफ्टचा अर्थ काय बँक आपल्या खातेधारकांना काही उचल घ्यायची परवानगी देते त्याला बँक ओवरड्राफ्ट असे म्हणतात समजा तुम्ही बँके मध्ये दहा हजार रुपये जमा केले तर तुम्ही केवळ दहा हजार रुपये काढू शकता आणि तुमची शिल्लक शून्य होते परंतु चालू खाते असणाऱ्या ग्राहकांना दहा हजार रुपये जमा करून पंधरा हजार रुपये काढता येतात तुम्ही खात्यावरील रकमेपेक्षा पाच हजार रुपये जास्त उचललेले आहेत म्हणून खात्यावरील रक्कम ही ऋण 5000 दिसेल या ऋण 5000 रुपयास बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात अर्थातच एखादी कंपनी किती रक्कम उचल घेऊ शकते याला मर्यादा आहेत पण ही उचल अल्पकाळा करीता असते म्हणून याला चालू उत्तरदायित्व म्हणतात तुम्हाला हे लक्षात येत आहे का यासारख्या इतर उदाहरणांचा विचार करा आता आपण स्थिर मालमत्ता चालू मालमत्ता आणि स्थिर उत्तरदायित्व तसेच चालू उत्तरदायित्व हे दोन्ही पाहिले इतर उदाहरणांचा विचार करा त्यांची चर्चा डिस्कशन फोरमवर होईल आता एका विशिष्ट प्रकारच्या उत्तर्दयित्वा कडे जाऊ त्याला तरतूद असे म्हणतात जेव्हा आपण चालू उत्तरदायित्वाची चर्चा करत होतो तेव्हा करा संबंधीची तरतूद ही एक नोंद आपण पाहिली होती याला तरतूद असे का म्हणतात मी याला स्थगित देयता असे का म्हणले नाही मी वेळेवर कर्ज देत असेल तर काहीच अडचण नाही कोणतीच देयता तयार होत नाही पण जर मी वेळेवर व्याज दिले नसेल तर त्याला थकित देयता म्हणून दाखवले पाहिजे परंतु याला थकीत देयता म्हणायचे सोडून आपण याला कर संबंधीची तरतूद असे म्हणत आहोत याचे काय कारण असेल आता हे पहा तरतूद म्हणजे माहित असलेल्या उत्तरदायित्वा बाबत वेगळी काढून ठेवलेली रक्कम परंतु अशी रक्कम जी आपल्याला अचूकतेने सांगता येत नाही याचा अर्थ मला माहित आहे आहे की देयता आहे मला माहित आहे की उत्तरदायीत्व आहे परंतु मला हे माहीत नाही की नेमकी किती रक्कम द्यावयाची आहे अशा परिस्थितीत तुम्ही उत्तरदायित्वाची एक विशेष नोंद करता त्याला तरतूद असे म्हणतात म्हणजेच अशी रक्कम जी द्यायची आहे आहे परंतु अद्याप त्याचे निश्चितीकरण झालेले नाही याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत एक उदाहरण म्हणजे विज बिलाबाबतची तरतूद आपण आपले अकाऊंट किंवा बॅलन्स शीट 31 मार्च रोजी बनवतो आपल्याला प्रत्येक महिन्याचे वीज बिल पुढील महिन्याचा दहा तारखेस येते म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे बिल 10 मार्च रोजी मिळते मार्च चे बी 10 एप्रिल रोजी मिळेल याचा अर्थ 31 मार्च रोजी मला वीज बिलाची रक्कम माहित नाही मला हे माहीत आहे की मी वीज वापरली आहे याचा अर्थ काही रक्कम विज बिल म्हणून देणे आहे परंतु ते मी अद्याप दिलेले नाही खरेतर मला ते मिळाले नाही मला ते 10 एप्रिल रोजी मिळेल म्हणून 31 मार्च रोजी जेव्हा मी बॅलन्स तयार करतो त्यावेळेस वीज रकमेबाबत मला काही माहित नाही मला हे मात्र माहित आहे की मी वीज वापरलेली आहे त्याकरिता मला काही रक्कम द्यावी लागणार आहे म्हणून आपण तरतूद करतो आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये येईल की अद्याप आपल्याला विजेचे बिल मिळाले नाही आपल्याला मार्च महिन्याच्या विजेच्या बिलाची रक्कम कशी कळेल आता येथे अंदाज बांधण्याच्या अनेक पद्धती आहेत जसे की मी एक गोष्ट करू शकतो मला मागील अकरा महिन्याचे बिल माहित आहे एप्रिल ते फेब्रुवारी अशी सगळी बिले माझ्याकडे आहेत फक्त मार्च महिन्याचे बिल द्यावयाचे आहे मी या अकरा महिन्याच्या बिलाची सरासरी काढेल किंवा मी मागील वर्षाचे मार्च महिन्याचे बिल घेऊन त्यामध्ये पाच किंवा दहा टक्के वाढवून तेवढ्या रकमेची तरतूद मार्च महिन्याकरता करेल असे अंदाज करण्याच्या अनेक पद्धती आहेत पण तो अंदाज घेऊन तरतूद करावी लागते मला आशा आहे ही तरतूद म्हणजे काय हे तुम्हाला समजले असेल दुसरे उदाहरण ज्याची आपण चर्चा केली होती ती ते म्हणजे कर देयतेची तरतूद आता तुम्ही जर या तरतुदीचा विचार कराल तर कराची अंतिम देय रक्कम आपल्याला माहित नसते कारण त्याचा निर्णय आयकर विभागातर्फे घेतला जातो परंतु हे समजून मी असे करू शकतो की मी माझ्या नफ्याचे मोजमाप करेल आणि त्यावर द्यावा लागणारा कर मोजून त्यासंबंधीची तरतूद बॅलन्स शीट मध्ये करून ठेवेल अशाप्रकारे द्याव्या लागणाऱ्या कराच्या तरतुदीस कर देयतेची तरतूद असे म्हणतात अगदी त्यासारखेच कर्मचार्यांच्या बाबतीत असते साधारणपणे वर्षाच्या शेवटी त्यांच्या कामावर आधारित बोनस कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो यातील नेमकी रक्कम आपल्याला माहित नसते कारण त्यांच्या कामाचे मूल्यमापन झाल्यावरच ती आपल्याला समजते म्हणून 31 मार्च रोजी काही अंदाजित रकमेची तरतूद करावी लागते त्याला बोनस रक्कमेची रक्कमेची तरतूद असे म्हणतात व्यवसायामध्ये काही बुडीत कर्जाची देखील शक्यता असते आपल्या बॅलन्स शीट मध्ये धनको किंवा प्राप्तीयोग्य रक्कम ही नोंद असते तेथे काही बुडीत कर्जाची देखील शक्यता असते मग ती अर्धा टक्के असेल एक टक्का असेल दोन टक्के किंवा पाच टक्के असेल व्यवसायाच्या स्वरूपानुसार मी एक अंदाज बांधेन आणि त्या रक्कमेची तरतूद करेल याला बुडीत कर्जाची तरतूद असे म्हणतात अश्याप्रकारे आज आपण चालू व स्थिर मालमत्ता आणि चालू व स्थिर उत्तरदायीयीत्व यादोन्हीची चर्चा केली त्यानंतर आपण तरतूद याविशेष उत्तरदायित्वापर्यंत पोहचलो आपल्या पुढील सत्रामध्ये आपण आणखी पुढे जात उत्तरदायित्वाच्या इतर प्रकारची चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहणार आहोत नमस्ते आपले खूप धन्यवाद